तर आजच्या व्याख्यान क्रमांक 59 मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आजच्या व्याख्यानामध्ये आपण नॉन होमोजिनिअस लीनियर इक्वेशनचे सोल्युशन कसे शोधायचे याबद्दल सविस्तर बोलणार आहोत तर आजच्या व्याख्यानामध्ये मुख्यत्वे आपण पर्टिक्युलर इंटीग्रल शोधायच्या वेगवेगळ्या पद्धती यांच्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत तसेच मागील व्याख्यानांमध्ये सांगितलेले महत्त्वपूर्ण निकाल देखील पाहणार आहोत तरी या आधीच आपल्या जवळ पर्टिक्युलर इंटिग्रल शोधण्याची जनरल पद्धत उपलब्ध आहे जसे की तर ही पद्धती खूप महत्त्वाची आहे आणि या पद्धतीद्वारे आपण कोणतेही पर्टिक्युलर इंटीग्रल मिळवू शकतो परंतु मागील व्याख्यानांमध्ये आपण हे पण पाहिले आहे की जर X हा काही खास फॉर्म मध्ये उपलब्ध असेल जसे की अशा परिस्थितीत आपण हे दिलेले असेल परंतु जर दिलेले असेल तरच वर दिलेले सूत्र वापरणे शक्य आहे नाहीतर आपण वापरू शकत नाही तर अशा परिस्थितीत येण्याचे कारण हे असेल की या समीकरणाला अशा प्रकारातील फॅक्टर उपलब्ध आहे त्यामुळेच ची किंमत शून्य होत आहे इथे अशा स्वरूपातील फॅक्टर हा उपलब्ध असलाच पाहिजे ज्यामध्ये r हा कोणताही पॉझिटिव्ह इन्टिजर असेल जसे की 1 2 3 आणि या पुढील कोणताही अशा परिस्थितीमध्ये पर्टिक्युलर इंटीग्रल हे सोल्युशन काढण्यासाठी आपण 1 भागिले D वजा a चा घातांक r अशा स्वरूपाचा ऑपरेटर घेत असतो आणि तो एक्सपोनेन्शियल फंक्शन वर ऑपरेट करत असतो जसे की आता आजच्या व्याख्यानामध्ये आपण खूप महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत ज्यामध्ये दिलेल्या समीकरणाची उजवी बाजू X ही जर sin किंवा cos या फंक्शनच्या स्वरूपात असेल तर जलद गतीने पर्टिक्युलर इंटीग्रल शोधण्यासाठी काय करावे लागेल ते बघणार आहोत तर आता दिलेल्या समीकरणाची उजवी बाजू X ही जर sin किंवा cos या फंक्शनच्या स्वरूपात असेल तर आधी आपण इथे दिलेला एक लहान रिझल्ट पाहुयात ज्यामध्ये अल्फा आणि बीटाहे कॉन्स्टन्ट घेतलेले आहेत

आणि तर एकदा आपण हे इथे वापरून पाहुयात तर वरील रिझल्ट वरून आपल्याला हे समजले की याचा उपयोग करूयात जर तर पुन्हा एकदा दोन्ही केसेसचा सारांश इथे सांगत आहे जर समीकरणाची उजवी बाजू X ही जर किंवा या फंक्शनच्या स्वरूपात असेल तर दोन्ही प्रकारांमध्ये आपण खाली दिलेला रिझल्ट वापरू शकतो इथे तर आता अशा प्रकारातील उदाहरण घेण्यासाठी म्हणून हे पहा

या गणिताचे उत्तर शोधा तर आता इथे आपल्याजवळ असल्यावर पर्टिक्युलर इंटिग्रल कसे शोधायचे हे आता आपण शिकणार आहोत असे समजा की तर आता आपल्याला याचे उत्तर मिळवायचे आहे

तर आतापर्यंत बघितलेल्या रिझल्ट्स चा आढावा येथे घेऊयात तर आता आपण पुढील उदाहरण बघुयात जसे की इथे आपल्याला सर्वप्रथम कॉम्प्लिमेंटरी फंक्शन शोधण्यासाठी दिलेल्या गणिताला होमोजिनियस इक्वेशन असे मानून ऑक्झीलरी समीकरण शोधावे लागणार आहे येथे असे ऑक्झीलरी समीकरण आहे आणि हे त्याचे कॉम्प्लेक्स रूट्स आहेत त्यामुळे असे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपल्याला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रेट मिळेल जे खाली दर्शविल्याप्रमाणे येईल आणि हेच ते उत्तर आहे ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत आणि सर्वात शेवटी जनरल सोल्युशन हे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटीग्रल यांची बेरीज केल्यावर मिळणार आहे इथे आणखीन दोन महत्त्व महत्वपूर्ण नियम आहेत ज्यांचा आपण वारंवार उपयोग करणार आहोत आपण ते नियम इथे थेट लिहिणार आहोत आणि ते कसे येतात हे बघणार नाही तर जर दिलेल्या गणिताची उजवी बाजू ही अशा स्वरूपाची m डिग्री असलेली पॉर्लीनोमियल असेल तर काय करायचे तर हे समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे बघूयात सर्वप्रथम मधून सर्वात कमी डिग्री असलेली कोणतीही टर्म ही संपूर्ण समीकरणातून सामान्य घ्या असे केल्यामुळे दिलेले समीकरण हे रूपांतरित होईल तर आपल्याजवळ असलेल्या च्या छेदामधून आपण सर्वात कमी डिग्री असलेली टर्म सामायिक घेणार आहोत तर त्यामुळे आपल्याला असे समीकरण मिळेल आणि बऱ्याच वेळा अल्फा ची किंमत ही 1 असेल त्यानंतर आपण अशी टर्म अंशांमध्ये घेणार आहोत आणि त्याचे एक्सपान्शन करणार आहोत त्यामुळे आपल्याला एक्सपान्शन मध्ये फक्त डेरिव्हेटिव्ह हा ऑपरेटर मिळणार आहे जो आपण सहजतेनं हाताळू शकतो परंतु असे करणे फक्त त्यावेळी शक्य आहे ज्या वेळी उजव्या बाजूची टर्म ही x च्या पावर मध्ये उपलब्ध असेल कारण अशा सर्व टर्म्स चे डेरिव्हेटीव्ह घेणे हे फार सोपे आहे बऱ्याचदा आपल्याला खाली दिलेले एक्सपान्शनचे खास रिझल्ट वापरावे लागणार आहेत

तर इथे आत्तापर्यंत आपण ज्या केस बद्दल बोलत होतो ती अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया तर येथे उजव्या बाजूला पॉलीनोमियलची टर्म उपलब्ध आहे आणि त्यावर हे ऑपरेट होत आहे त्यामुळे आपण छेदामधून सर्वात कमी डिग्री असलेले टर्म म्हणजे 6 सामायिक घेणार आहोत आणि असे केल्यामुळे ज्यावेळी आपण एक्सपान्शन करू

तर ते असे आहे वर दिलेल्या सूत्राचा थेट वापर करून आपण खाली दिलेले उदाहरण चांगल्याप्रकारे सोडू शकतो तर आता आपल्याला हे सोडवावा लागेल परंतु हे कसे सोडवायचे ते आपण याआधी बघितले आहे

आपल्याला आणखीन एक थेट सूत्र दिले होते तर आतापर्यंत आपल्याला भरपूर युक्तींच्या माध्यमातून पर्टिक्युलर इंटीग्रल आणि होमोजीनियस फंक्शनचे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसे शोधायचे आणि त्यापासून जनरल उत्तर कसे लिहायचे हे सांगितले आहे त्याचबरोबर नॉन होमो जीनियस इक्वेशन चे जनरल सोल्युशन शोधण्यासाठी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटीग्रल यांची बेरीज करणे आवश्यक आहे हेदेखील विस्तृत स्वरूपात उदाहरणाच्या माध्यमातून घेण्यात आले आहे तर इथे दिलेल्या यादीमध्ये या लेक्चर च्या तयारीसाठी वापरण्यात आलेल्या संदर्भांची माहिती देण्यात आली आहे तुम्ही लक्षपूर्वक व्याख्यान ऐकल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद